टेल तर्फे घेण्यात येणार्या मॉड्यूल 3 मध्ये आपले स्वागत हा मॉड्यूल दोन नंतरचा भाग आहे मॉड्यूल 2 एक नंतरचा पुढचा भाग होता टेल मॉड्यूल 2 मध्ये आपण एडी मॉडेल नुसार एखाद्या विषयाची रचना करण्याची पद्धत समजावून घेतली एडी मॉडेल एक व्यापक नमुना असून यामध्ये विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यमापन या प्रक्रिया अंतर्भूत आहेत प्रत्येक टप्प्यातील उपक्रिया अशा पद्धतीने निवडल्या आहेत की सरते शेवटी या विषयाची रचना एन च्या मानकानुसार होईल आता आपण विषयाची रचना सुरुवातीपासूनच नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडिटेशन या संस्थेने मान्यता दिलेल्या तपशीला नुसार करू शकतो आतापर्यंत तज्ञ मंडळी स्वतःच्या पद्धतीने विषयाची रचना करत होते ढोबळ मानाने म्हणता येईल ही पद्धत म्हणजे अभ्यासक्रम नियामक मंडळाने दिलेल्या मुद्द्यांची यादी निवडून त्या मुद्द्यांना एनबीए मानकामध्ये कसे बसविता येईल याचा प्रयत्न करणे एखाद्या विषयाची रचना कशी करावी याची निवड तुम्ही ही करू शकत असाल तर तुम्ही ही एडी मॉडेलचा साचा वापरा आणि एनबीए च्या मानकांनुसार विषयाची बांधणी करा विषयाची रचना कशी असावी आणि अंमलबजावणीची पद्धत आपण एडी मॉडेलच्या पाच टप्प्यांमध्ये पाहिली आहे मॉड्यूल तीन मध्ये आपण निर्देशन कसे करायचे हे पाहणार आहोत टेल मॉड्यूल एक मध्ये आपण खुलासेवार पाहिले की विषयाची रचना कशी करायची आणि त्यातून अपेक्षित असणारी निष्पत्ती कशी मांडायची आता आपण निर्देशन कसे करायचे पर्यंत आलो आहोत या भागात आपण निर्देशन म्हणजे शिकवणे त्याचा गुणधर्म आणि बांधणी समजून घेणार आहोत शिकवणे म्हणजे काय याचे गुणधर्म कोणते आणि त्याची बांधणी कशी करायची यांच्या व्याख्या आपण ठरविणे गरजेचे आहे येथे प्रथमतः एक गोष्ट सुस्पष्ट केली पाहिजे की शिकविण्याची अशी कोणतीच एकमेव पद्धत नाही आपल्या माहितीनुसार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ज्ञानाची मांडणी करून शिकत असतो तुम्ही तुमच्या या पद्धतीने ज्ञान प्राप्त केले नाही तर जेवढे प्रश्न शक्य असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवून तुम्ही शिकत आहात असे समजले पाहिजे यालाच आपण घोकंपट्टी असे म्हणतो दुर्दैवाने बऱ्याचशा परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा शिकण्याचे अवमूल्यन घोकंपट्टी मध्ये करतात जर तुम्हाला खरोखरच शिकायचे असेल म्हणजे तुम्हाला अनोळखी असणाऱ्या या परिस्थितीत ज्ञानाचा वापर करायचा असेल किंवा ज्ञानाचा विनियोग करायचा असेल किंवा एखाद्या नव्या परिस्थितीतील प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने ज्ञान मिळविले पाहिजे स्वतः ज्ञानाची उभारणी करण्यासाठी शिकणाऱ्याला शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची सक्रिय पद्धतीने हाताळणी करणे गरजेचे असते आणि शिकण्याची क्रिया कधीही ही निष्क्रिय पणे होऊ शकत नाही म्हणजेच फक्त ऐकण्याने शिकणे शक्य नाही जे शिकायचे आहे त्या साहित्य सामग्रीवर विषयावर अवलंबून असणाऱ्या पद्धतीनुसार काम करणे आवश्यक आहे शिकणाऱ्या ने या सामग्रीची हाताळणी खरोखरच शिकण्यासाठी कशी करावी हे सुकर करण्याचा प्रयत्न निर्देशन असते हे रचना वादाचे प्रमुख तत्व आहे पहा टेल मॉड्यूल एक प्रत्येक शिकणारा स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करत असतो ही क्रिया एखाद्या गोष्टीचे हस्तांतरण करणे अशी नाही आणि कोणाच्याही मेंदूत ती कायमस्वरूपी दीर्घकाळ स्मरणात साठवून ठेवणे अशी नाही प्रत्येक व्यक्तीने स्वतः स्वतःच्या ज्ञानाची रचना केली पाहिजे ज्ञान कौशल्य आणि मनोवृत्ती या गोष्टी ज्या शिकणाऱ्या ने मिळविल्या पाहिजेत त्यांना शिकण्याचा परिणाम अथवा निष्पत्ती असे म्हटले जाते काय शिकायचे यापासून आपण सुरुवात करतो आणि त्यांना शिकविण्याचा अपेक्षित परिणाम असे म्हणतो शिकणाऱ्याला स्वतःचे ज्ञान मिळविण्यासाठी मदत करणे यालाच निर्देश असे म्हणतात माणसांना शिकायला मदत करणे हा शिकविण्याचा हेतू आहे हे एक सोपे विधान आहे म्हणूनच आपण एखाद्याला शिक्षक म्हणण्याऐवजी निर्देशक असे म्हणत आहोत सर्व शिक्षक वर्गांमध्ये निर्देशांकाचे काम करतात निर्देशकाचा हेतू काय माणसांना शिकायला मदत करणे जर शिकणारा ज्ञानाची रचना करत असेल तरी या रचनेची जोपासना करणे हे शिक्षकाचे काम आहे भरपूर साहित्य तेच राहिल्यामुळे विद्यार्थी शिकत नाही म्हणूनच शिक्षकाचे महत्त्वाचे काम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची ज्ञानाची रचना जोपासणे प्रत्येक शिकणारा दुसऱ्या पेक्षा वेगळा आहे हे नक्कीच आव्हानात्मक आहे शिकवण्याच्या समान पद्धती समान तंत्रे सगळ्यांसाठी समान पद्धतीने उपयोगी ठरणार नाही शिकणाऱ्या च्या ज्ञानाची रचना जोपासण्याचे काम करणे यालाच निर्देशन असे म्हटले जाते कधीकधी परिणामांमध्ये कोणतीही क्षमता समाविष्ट नसते परिणामाचा यापेक्षा जास्त विस्तार होऊ शकत नाही त्यामुळे शिकण्याचा उद्देश ही क्षमता किंवा परिणाम असू शकतो दुसऱ्या पद्धतीने सांगायचे म्हटले तर काही अपेक्षित ध्येय साध्य करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी शिकण्याच्या प्रक्रिया आणि परिस्थितीची जाणीवपूर्वक मांडणी शिकण्याच्या प्रक्रिया म्हणजे काय शिकण्याच्या प्रक्रिया म्हणजे व्याख्यान ऐकणे प्रश्न सोडवणे दोघांनी शिक्षकाच्या देखरेखीखाली चर्चा करणे किंवा एखादा प्रयोग वगैरे शिकण्याच्या बर्याचशा प्रक्रिया आहेत शिक्षकांना या प्रक्रिया आणि त्यांचा क्रम निवडावा लागेल म्हणजेच शिकण्याच्या प्रक्रिया आणि परिस्थितीची जाणीवपूर्वक मांडणी वर्गखोल्यांची रचना आणि सभोवतालचा प्रकार यांच्यावर शिक्षणाची परिस्थिती अवलंबून असते एखादे अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजेच शिकण्याचा अपेक्षित परिणाम किंवा विषयाचा अपेक्षित परिणाम किंवा क्षमता नेहमी लक्षात ठेवा की निर्देशन म्हणजे शिकणाऱ्याला अपेक्षित शिकण्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणे ही निर्देशनाची सोपी व्याख्या आहे निर्देशनाची पद्धत मुख्यत्वे व्याख्यान वर आधारित असते कारण 90 टक्के वर्गांमध्ये व्याख्यान दिले जाते आपण याच प्रकारांमध्ये का जातो कारण आपण शिक्षक ती पद्धत अवलंबतो जी आपल्या शिक्षकांनी अवलंबले होती आपल्या प्राथमिक शाळेतील किंवा माध्यमिक शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकांनी व्याख्यान हीच पद्धत अवलंबिली होती व्याख्यानाची तीच पद्धत आपण पण पुढे सुरू ठेवतो कारण आपल्याला वाटते हीच एकमेव पद्धत आहे विद्यार्थी म्हणून आपल्या शिक्षकांनी आपल्याला ज्या पद्धतीने शिकवले ते आपल्याला कधीच आवडले नाही हो प्रसंगी काही शिक्षक प्रेरणादायी असतात ते ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने सगळ्यांची काळजी घेतात किंवा ज्या पद्धतीने माहितीचे नियोजन करतात हे सर्वच प्रेरणादायी असते तरीही चांगले शिक्षक सुद्धा र्याचदा व्याख्यानेच देतात आपल्याला विद्यार्थी म्हणून हे आवडले नाही त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शिक्षक म्हणून जे करतो ते आवडणार नाही निर्देशनासाठी बहुतांशी वापरल्या जाणाऱ्या व्याख्यान पद्धतीला पर्यायी पद्धती शोधणे हे आपल्या पुढील आव्हान आहे या मॉडेलमध्ये व्याख्याना शिवाय इतरही पद्धती आपण बघणार आहोत जर विद्यार्थ्यांना विषयांचे अपेक्षित परिणाम किंवा क्षमता त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी वापरले जाणारे निकष यांची माहिती दिली तर ते चांगल्या पद्धतीने शिकतात हे मॉडेल एक आणि दोन मध्ये सांगितलेले आहे अँडरसन आणि ब्लूम यांच्या वर्गीकरण शास्त्रानुसार एखाद्या विषयाचे अपेक्षित परिणाम कसे लिहायचे हे आपण मॉड्यूल एक मध्ये बघितले एखाद्या विषयाच्या शेवटी शिकणारा काय करू शकतो याला अनुसरूनच त्याचे मूल्यमापन केले पाहिजे जर मूल्यमापन विषयाच्या या अपेक्षित परिणामांशी सुसंगत नसेल तर अपेक्षित शिकणे होत नाही यावर आपण भर दिला विद्यार्थ्यांनी मूल्यमापन कसे होईल या गोष्टीवरच भर दिल्यामुळे अपेक्षित शिकणे होणार नाही आपण असे समजू या की शिकण्याच्या अपेक्षित परिणामांवर आधारित मूल्यमापन असेल जेव्हा या दोन्हींची काळजी घेतली जाईल तसेच अपेक्षित परिणाम आणि क्षमता अंगीकृत करण्यासाठी निर्देशन मदत करेल तेव्हा विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकेल अपेक्षित क्षमता धारण करायला मदत करणे हे आपल्या निर्देशनाचे मुख्य ध्येय आहे आपण एखादा विषय कसा राबवितो आपण विषयाचे अपेक्षित परिणाम आणि क्षमता लिहितो तसेच अपेक्षित परिणाम विद्यार्थ्यांनी धारण करणे त्याला सोपे होण्यासाठी निर्देशांची मदत करतो त्यानंतर हे अपेक्षित परिणाम साध्य झाले आहेत की नाही याचे मूल्यमापन करतो यासाठी बऱ्याचदा आपण वर्गामध्ये चाचण्या आणि स्वाध्याय घेतो तसेच सत्रांत परीक्षा घेतो आपण निर्देश देत असतो आणि सत्रमध्ये अपेक्षित परिणाम साध्य झाले का नाही हे मोजत असतो हे सर्व विषय शिकवण्याच्या क्रमवारीनुसार असते शिकवण्याचे एकक किंवा परिमाण याच्या आपण पुन्हा एकदा व्याख्या करूयात मॉडेल 2 मध्ये आपण शिकले होते की एखाद्या विषयाचे वर्णन त्या विषयाशी संबंधित अपेक्षित परिणामा नुसार करता येते हे अपेक्षित परिणाम क्षमतांमध्ये विस्तार करून सांगितले जातात आपण असे समजू या की आपल्या विषयातून सात परिणाम अपेक्षित आहेत आणि जेव्हा आपण हे परिणाम क्षमतांमध्ये विस्तृत करून सांगतो तेव्हा आपल्याकडे पंधरा अपेक्षित क्षमता तयार होतात असे आपण समजूया शिकवण्याचे एक एकक एका क्षमतेशी संबंधित असते म्हणजेच शिकवण्याचे एकक आणि क्षमता हे बरोबरीने जातात ते एकच असतात असे म्हणता येईल याचा अर्थ असा की शिकवण्याच्या एकका ला नाव देत असताना त्याच्याशी निगडीत असणाऱ्या क्षमतेचे नाव आपल्याला देता येईल शिकवण्याच्या एककात 55 मिनिटांचे किंवा एक तासाचे वर्गात घेतलेले व्याख्यान किंवा एक किंवा दोन तासांचे प्रयोगशाळेतले सत्रे किंवा शैक्षणिक सहल वगैरे बाबींचा समावेश असतो काही शैक्षणिक एकके एक तासांची तर काही दोन तासांची आणि क्वचितच काही पाच तासांची वर्ग खोल्यात घेतली जाणारी व्याख्याने असू शकतात परंतु पाच तासांपेक्षा जास्त शैक्षणिक एकके कधीही घेतली जात नाहीत निर्देश देण्याच्या पद्धतीला बरेच पर्याय आहेत प्रत्येक व्यक्तीनुसार निर्देश देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात या विविध पद्धती कोणत्याही सुस्थापित सिद्धांतांवर आधारित नाहीत तसेच अशी कुठलीही एकमेव पद्धत नाही विद्यार्थ्यांच्या शिकण्याला पोषक होतील अशा पद्धतीची निर्देशांची पद्धत आपण शिक्षक म्हणून निवडतो या पद्धतीमध्ये शिकण्याच्या सर्व प्रक्रियांचा जाणीवपूर्वक श्रेणीबद्ध समावेश केलेला असतो तसेच ही एकमेव पद्धत नसते निर्देश देण्याच्या पद्धती या परिस्थितीनुसार वेगवेगळे असतात उदाहरणार्थ या पद्धती विषयांवर अवलंबून असतात म्हणजे गणित किंवा सांख्यिकी किंवा भौतिक शास्त्र किंवा मेकॅनिकल ड्रॉईंग किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी हे सर्व वेगवेगळे विषय असून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि या पद्धतींचे महत्व पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत म्हणजे विषय आणि परिस्थितीनुसार निर्देश देण्याची पद्धत बदलते वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक असतात प्रत्येक शिक्षक आपला अनुभव आणि क्षमता यानुसार विषयाकडे बघत असतो प्रत्येक संस्थेतील विद्यार्थी सारखेच नसतात वरच्या श्रेणीच्या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर हुशार विद्यार्थी असू शकतात इतर महाविद्यालयांमध्ये तुलनेने शिकण्याची क्षमता आणि आणि इच्छा कमी असणारे विद्यार्थी असू शकतात उदाहरणार्थ आपण पण जर विद्युत अभियांत्रिकी शाखेतील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर आपल्याला असे म्हणता येईल की देशपातळीवर विविध संस्थांमध्ये असणारे विद्यार्थी वेगवेगळे असतील त्यामुळे तुम्ही अशा सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी निर्देशांची एकच पद्धत वापरू शकत नाही विद्यार्थ्यांच्या स्वभावधर्मानुसार या पद्धती ठरवल्या जातील तसेच उच्च शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झालेले आहे प्रत्येक महाविद्यालयाला स्वतःचे व्यवस्थापन आहे आणि अशा व्यवस्थापनाचा शिकवण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो दोन वेगळ्या महाविद्यालयांची व्यवस्थापन अभियांत्रिकी शिक्षणाकडे एकाच पद्धतीने बघणार नाहीत काहींच्या दृष्टीने हा शुद्ध उद्योग असू शकतो काही जण म्हणू शकतात की शिकवण्याची पद्धत अगदी समाधानकारक आहे काहीजणांना सूक्ष्म पातळीवर जाऊन व्यवस्थापन करायचे असते तर काही व्यवस्थापने शिकवण्याच्या पद्धतींना कायद्यात बसवण्याचा प्रयत्न करतात ज्या प्रणालीनुसार हे विषय प्रस्तावित केले आहेत अशी प्रत्येक प्रणाली वेगळी असू शकते म्हणजेच शिकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या घ्या आणि वैविध्यपूर्ण असतात आपण याबद्दल पुढील धड्यात तपशिलात शिकू शिकवण्याचे अमर्यादित मार्ग आहेत आणि तज्ञ मंडळी यात अजून भर घालत आहेत तुमच्या पुढे असलेले पर्याय वाढत जात आहेत तंत्रशास्त्र बरोबरच तुमच्या पुढे असलेले पर्याय सुद्धा वाढत आहेत जे उपलब्ध आहे आणि शक्य आहे याचा विचार करून शिक्षकाने पर्याय निवडला पाहिजे दुर्दैवाने किंवा प्रसंगाला अनुसरून बहुतांशी शिक्षक शिकवण्याचे माध्यम म्हणून व्याख्यानाचा पर्याय बऱ्याचदा निवडतात आमचा आग्रह राहील की एखादा विषय शिकवताना तुम्ही वैकल्पिक पद्धतींचा विचार करावा शिकवण्याची परिस्थिती आणि शिकवण्याचा दृष्टिकोण यांच्या व्यतिरिक्त शिकवणे किंवा निर्देश कसे असावेत ते प्रभावी असले पाहिजेत प्रभावी म्हणजे शिकणाऱ्याला अपेक्षित परिणाम गाठता आले पाहिजेत उदाहरणार्थ निर्देशांकाच्या घटकांच्या संदर्भानुसार या घटकाच्या शेवटी शिकणाऱ्याने आपल्या ज्ञानाची उचित रचना केली पाहिजे जेणेकरून अपेक्षित क्षमता धारण करणे सोपे होईल निर्देशांकाच्या प्रत्येक घटकाचे ध्येय म्हणजे क्षमता हे प्रभावी नसेल तर प्रत्यक्षात व्यर्थ ठरते शिकवणे खिळवून ठेवणारे पाहिजे तसेच शिकवण यामुळे शिकणाऱ्याला जे ज्ञान धारण करणे अपेक्षित आहे त्याच्यात सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे जर शिकणाऱ्याला नवीन ज्ञान मिळवण्यात स्वारस्य वाटले नाही तर अपेक्षित परिणाम गाठता येणार नाही शिक्षक शिकवण्याच्या प्रक्रियांची अशा पद्धतीने मांडणी करतो की विद्यार्थ्यांचा त्यातील रस वाढेल श्रवण करणे हे सक्रियपणे ज्ञान मिळवण्याचे साधन नाही विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी उद्युक्त करणे हे शिक्षकाचे काम आहे शिकण्याची परिस्थिती आणि शिकवण्याच्या प्रक्रिया यांच्याशिवाय साधनांचा योग्य वापर करण्यात शिकवणे कार्यक्षम असले पाहिजे कार्यक्षम या अर्थाने की कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात शिक्षकाला शिकवण्यासाठी मर्यादित वेळेचा लाभ होतो जसे उपलब्ध असलेले तास किंवा जेव्हा एखादा विद्यार्थी पाच किंवा सहा विषय शिकत असेल तेव्हा त्याच्याकडे असलेला वेळ शिक्षक असे समजू शकत नाही की संपूर्ण सत्र संपूर्ण वेळ विद्यार्थी आपल्यासाठी उपस्थित असेल जी साधने उपलब्ध आहेत त्यांच्यातून सुद्धा कमीत कमी साधनांचा वापर आपण केला पाहिजे जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर कुठेतरी कार्यक्षमता कमी पडते आहे उदाहरणार्थ एखादी क्षमता आत्मसात करण्यासाठी तीन तास वेळ अपेक्षित असेल परंतु तुम्हाला सहा तास लागत असतील की ज्याच्यामुळे प्रत्येकाला शिकण्यात रस वाटेल आणि शिकवणे परिणाम कारक होईल तर या वाढलेल्या वेळेमुळे कार्यक्षमता कमी झाली आहे इ3 निर्देश परिणामकारक खिळवून ठेवणारे आणि कार्यक्षम तीनही बाबींचा विचार एकाच वेळी झाला पाहिजे काहीवेळा तुम्हाला यातील एखाद्या बाबीचा त्याग करावा लागेल उदाहरणार्थ एखादी अवघड संकल्पना शिकवताना जास्त वेळ लागेल आणि त्यामुळे कार्यक्षमता कमी होईल पण शिकवणे परिणामकारक झाले नाही तर ते निरुपयोगी ठरेल आपण शिकण्याच्या विविध पैलूंचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत व्यक्तिनिष्ठ वर्गीकरण निर्देशन दोन गोष्टींवर आधारलेले आहे एक म्हणजे शिकवण्याची परिस्थिती आणि दुसरे शिकवण्याचा दृष्टीकोण शिकण्याची परिस्थिती ही मूल्य आणि स्थिती यांच्या वर आधारित असते मूल्य म्हणजे शिक्षण यातून अपेक्षित असलेली ध्येय मी माझे शिकण्याचे ध्येय ठरवू शकतो उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा समाजावर असणारा प्रभाव याची नुसतीच जाण नाही तर पूर्णपणे माहिती मी अंगीकारु शकतो पण हे माझे शिकण्याचे ध्येय असू शकत नाही शिकण्याचे ध्येय ठरवण्याचा पर्याय शिकण्याच्या स्थितीमध्ये बदल घडवू शकते त्यानंतर शिकण्याच्या प्राथमिकता काय आहेत किंवा शिकवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात याबाबतचे अधिकार कोणाकडे आहेत किंवा हे कोण ठरवू शकते छोट्या शहरातल्या बऱ्याचशा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नेमका अधिकार कोणाकडे आहे हीच भूमिका प्रभावी असते शिकवण्याच्या परिस्थितीमध्ये स्थिती हेसुद्धा एक लक्षण असते स्थिती म्हणजे आशय ज्याच्यामध्ये विषयासंदर्भातल्या साहित्याचे गुणधर्म खुद्द शिकणारे आणि त्यांच्या शिकण्याच्या सभोवतालचा परिसर यांचा समावेश होतो मूल्य किंवा शिकवण्याची परिस्थिती मूल्य म्हणजे शिकण्याचे ध्येय म्हणजेच क्षमता आणि विषय शिकल्यानंतर होणारे अपेक्षित परिणाम उदाहरणार्थ उद्योगांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांसाठी सी लॅंग्वेज मध्ये एक चांगला प्रोग्रॅम लिहा जेव्हा मी अशा पद्धतीचे शिकण्याचे ध्येय ठरवतो तेव्हा वर्गात आधीच सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवणे अपेक्षित नसते किंवा धड्याच्या शेवटी दिलेले प्रश्न सोडवणे अपेक्षित नसते माझ्यासाठी मी नेमके शिक्षणाचे ध्येय काय ठरवले आहे उद्योगधंद्यांना उपयोगी पडणारे प्रोग्रॅम सी लॅंग्वेज मध्ये लिहिणे ज्याच्यासाठी शिक्षकाने सर्वसाधारणपणे उद्योगधंद्यांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची यादी बनवली पाहिजे आणि विद्यार्थ्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी तयार केले पाहिजे शिक्षक म्हणून तुम्ही ही काही नमुन्याचे प्रश्न सोडवू शकता परंतु बाकी सर्व प्रश्न विद्यार्थ्याला स्वतः सोडवायचे आहेत निर्देश किंवा शिकवण्याचे निकष विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंगचे प्रश्न स्वतः सोडवावेत असे वाटणे असा निर्देश पाहिजे म्हणजेच विद्यार्थी प्रोग्रॅमिंग असे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी उद्युक्त झाला पाहिजे यात शिक्षकाने प्रोग्रामचा वापर करा दाखवा समीक्षा करा या पद्धतीचा पर्याय निवडला आहे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी प्रोग्रॅम तयार करतो हा तयार केलेला प्रोग्रॅम त्याच्या शेजाऱ्याला दाखवतो आणि शेजारी त्या प्रोग्रॅमची समीक्षा करतो एकदा तुम्ही ही पद्धत राबवली की प्रोग्रॅम दाखवण्यासाठी त्या प्रोग्रामची समीक्षा करण्यासाठी आणि प्रोग्राममध्ये फेरबदल करण्यासाठी वेळ लागतो आपण बघितले की या प्रक्रियेला वेळ लागतो आणि जर तुम्हाला ही प्रक्रिया वापरायची असेल तर शिकवण्याचे नियोजन करताना अतिरिक्त वेळेचा समावेश करावा अधिकार कोणाकडे आहेत एक विशेष प्रसंग विभागप्रमुखांकडून व्यवस्थापन उदाहरणार्थ जर मी आयआयटी किंवा भारतीय विज्ञान संस्था अशांचा विचार केला तर विभागप्रमुखांकडून व्यवस्थापन याबद्दल बोलण्याची गरज नाही कारण शिक्षकाला सर्व अधिकार असतात याउलट आपण पण पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये विभाग प्रमुख व्यवस्थापन करतात आणि खात्रीशीरपणे याचा मोठा प्रभाव शिकवण्याच्या पद्धतींवर पडतो स्थिती उदाहरण सी लॅंग्वेज प्रोग्रॅम वापरून प्रश्न सोडवणे सामायिक प्रवेश परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना घोकंपट्टीची सवय झालेली असते शिकत असताना सभोवतालची परिस्थिती तुमच्याकडे खूप आरामदायी वर्गखोली नसेल आणि फक्त फळा आणि खडूचा तुकडा असेल इतर काही ठिकाणी तुमच्याकडे एलसीडी प्रोजेक्टर असेल गरम हवेच्या ठिकाणी सतत फिरत असलेल्या पंख्यामुळे एवढा आवाज निर्माण होतो की मागे बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक काय म्हणतोय ते काहीच ऐकू जात नाही शिकवण्याच्या प्रगतीमधला एक मोठा अडथळा म्हणजे उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी वाढवण्याची गरज कारण विभाग प्रमुखाचे तसे आदेश असतात किंवा व्यवस्थापनाची तशी मागणी असते एखादे खाजगी विश्वविद्यालय असो किंवा संलग्न असलेले महाविद्यालय असो दुर्दैवाने सगळीकडे हीच महत्त्वाची मागणी असते म्हणजेच शिकवण्याच्या प्रगतीमधला अडथळा उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी वाढवण्यासाठी मी काय करू शकतो आपण शिकवण्याच्या पद्धतींवर फारच कमी वेळ घालवतो जेव्हा आपल्याकडे शिकवण्याच्या अमर्याद पद्धती उपलब्ध असतात तेव्हा आपण त्यांचे वर्गीकरण कसे करावे आपण श्रेणीनुसार उच्च स्तरावर शिकवण्याचा दृष्टीकोण आणि निम्नस्तरावर शिकवण्याचे भाग यांची रचना करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये शिकवण्याचे विविध भाग एकाच पद्धतीने मांडले जातील शिकवण्याच्या दृष्टिकोणातून शिकवण्याच्या विविध प्रक्रिया वापरता येतील मी शिकवण्याची कोणती पद्धत वापरतो यावरून शिकवण्याच्या दृष्टिकोनाचे गुणधर्म ठरतात शिकवण्याचा एक भाग शिकवण्याची एक छोटी क्रिया दर्शवितो उदाहरणार्थ आलेखाच्या माध्यमातून माहिती मांडणे एकतर मी आलेख काढतो किंवा तक्ता बनवतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आलेख काढतो किंवा मी तक्ता किंवा आलेख दाखवतो पण आलेखाच्या माध्यमातील माहिती हा एक शिकवण्याचा भाग होतो शिकवण्याची पद्धती शिकवण्यासाठी विविध भागांचा वापर करते आणि यासाठी समृद्ध साहित्य उपलब्ध आहे यातील चांगली बाब अशी की तुम्हाला निवडण्यासाठी बरेच पर्याय आहेत आणि वाईट बाब अशी की उपलब्ध पर्यायांमधूनच तुम्हाला निवड करायची आहे या क्रिया एकत्र करून शिकवण्याच्या स्थितीला अनुरूप असे अमर्याद क्रिया तयार करता येऊ शकतात शिकवण्याच्या क्रियांचा वापर प्रभावीपणे कसा करावा याबाबत बरेचसे साहित्य आणि माहिती उपलब्ध आहे कोणत्या संदर्भात त्यांचा उपयोग होऊ शकतो याबाबतची बरीचशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे शिकवण्याच्या प्रक्रियांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि त्या ठराविक संदर्भानुसार वापरल्या जातात सर्व गोष्टींना चालेल अशी एकच शिकवण्याची पद्धत जगामध्ये उपलब्ध नाही शिक्षकाने प्रत्येक वेळेला त्याला दुसऱ्या कोणीतरी दिलेली पद्धत वापरली पाहिजे असे गरजेचे नाही शिकवण्याच्या पद्धती मध्ये शिक्षकांचा अनुभव त्याचा प्राधान्यक्रम आणि तो ज्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे त्यांची पातळी यांना अनुसरून बदल करता येतात तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही शिकवण्याची पद्धत बदलता तेव्हा तुम्ही एक नवी पद्धत तयार करता निर्देश म्हणजे काय याबाबत आत्तापर्यंत झालेल्या आकलनानुसार टेलच्या तिसऱ्या मॉडेलमध्ये आपण काय शिकणार आहोत ते पाहूया या मॉडेलमध्ये आपण निर्देशांकाचे विविध पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये शिकवण्याची परिस्थिती मेंदू कसा शिकतो आणि चांगल्या शिकण्याची तत्वे यांचा अंतर्भाव असेल मेंदू कसा शिकतो याबाबत उपलब्ध असलेल्या थोड्याश्या ज्ञानाचा वापर आपण शिकवण्यासाठी करू शकतो त्यानंतर आपण प्रमाणावर आधारित शिकवण्याच्या भागात बद्दल बोलणार आहोत या भागांचा एकत्रित उपयोग शिकवण्याची पद्धत आणि दृष्टिकोन यांच्या वापरासाठी केला जातो प्रमाणावर आधारित शिकवण्याचे भाग प्रत्यक्ष कामामुळे प्रस्थापित झालेले आहेत या शैक्षणिक भागांच्या व्यवस्थित वापरामुळे शिकणे सुलभ होईल तसेच विद्यार्थ्याला ज्ञान मिळविण्यास मदत होईल सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या शिकवण्याच्या दृष्टिकोनाकडे सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर आपण भावात्मक अध्ययन बोधात्मक कार्यक्षेत्र आणि स्व नियमित अध्ययन यांची रचना आणि हे समजून घेण्यासाठी निर्देश कसे आखावेत हे शिकणार आहोत आपण अँडरसन आणि ब्लूम यांच्या वर्गीकरण शास्त्राच्या स्तर संदर्भात माहिती घेतली उदाहरणार्थ मी कसे शिकवावे जेणेकरून माझे लक्ष घोकंपट्टी ऐवजी प्रत्यक्ष शिकण्यावर केंद्रित होईल किंवा मी कसे शिकवावे ज्यामुळे माझे विद्यार्थी काही रचना करू शकतील तसेच मी भावात्मक कार्यक्षेत्र आणि स्व नियमित अध्ययन यांना कसे सामोरे जाऊ शकतो माझ्या विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी कशी मांडणी करावी हे शिकवू शकतो ज्यामुळे त्याला स्व नियमित अध्ययन करता येईल तर या सर्व गोष्टी आपण तिसऱ्या मॉडेलमध्ये पाहणार आहोत पुढच्या धड्यात आपण पहिल्यांदा शिकवण्याची परिस्थिती आणि त्या संदर्भातल्या गरजा यांच्यावर लक्ष देणार आहोत मला खात्री आहे की एक शिक्षक म्हणून तुम्हाला यातील बऱ्याच गोष्टींचा अनुभव आला असेल आणि तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याचा सामना तुम्हाला करायचा असल्याने शिकवायचे कसे हे तुमचे तुम्हालाच ठरवावे लागेल इतर कोणी पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत वापरलेल्या शिकवण्याच्या पद्धतीचा जसाच्या तसा अवलंब तुम्हाला करता येत नाही शिकवण्याची परिस्थिती आणि त्या संदर्भातल्या गरजा यांचे व्यवस्थित ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कसे शिकवायचे हे ठरवता येईल तुम्ही लक्ष देऊन शिकल्याबद्दल धन्यवाद